या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आणि प्रत्यक्षात हा आमचा पुढचा वर्ग आहे खरेतर पुढील व्याख्यान आणि या व्याख्यानात आमच्याकडे दोन मॉड्यूल असतील आणि दोन्ही मॉड्यूल op amps वर लक्ष केंद्रित करतील तर आता आपण पाहिले आहे की आपण सर्किटची रचना कशी करू शकता आणि इंटिग्रेटएकीकृत करू शकता जे MOSFET चे उदाहरण आहे आणि त्याच तंत्रज्ञानाचा वापर सर्किट डिझाइन करण्यासाठी देखील केला जातो तर एकदा तुम्हाला MOSFET बनवण्याची प्रक्रिया माहित झाल्यावर तुम्हाला उर्वरित उपकरणे बनवण्याची प्रक्रिया हे माहित असेल तर आम्ही मूलभूत गोष्टींपासून सुरुवात केली आणि मोनोलिथिकचा परिचय जर तुम्हाला पहिल्या वर्गात आठवत असेल तर आम्ही ऑप अँप कसा बनवायचा MOSFET कसा बनवायचा आणि नंतर आम्ही एनहॅन्समेंट वर्धन प्रकाराची काही वैशिष्ट्ये देखील पाहिली डिप्लेशन प्रकार MOSFET आम्ही MOSFET साठी एक किंवा दोन समस्या सोडवल्या आहेत आता ऑपरेशनल अॅम्प्लीफायर्स काय आहेत ते पाहूया आणि मी तुमच्यासाठी प्रयोगांचा एक संच तयार केला आहे जो मी दर्शवेल हा या विशिष्ट अभ्यासक्रमाचा एक भाग आहे तर आपल्याला माहित आहे की आम्ही प्रत्यक्षात हे ऑपरेशनल एम्पलीफायर कसे वापरू शकतो ठीक आहे तर आज आपण ऑपरेशनल अॅम्प्लीफायर कसे वापरू शकतो ते पाहू सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की ऑपरेशनल अॅम्प्लीफायर कसे कार्य करते आणि ऑपरेशनल अॅम्प्लीफायरची वैशिष्ट्ये काय आहेत म्हणून जेव्हा आपण ऑपरेशनल अॅम्प्लीफायरबद्दल बोलतो जसे की आम्ही आधी चर्चा केली आहे ती योग्यरित्या अनेक ऑपरेशन्स करण्यासाठी वापरली जाते समर आहे तिथे त्याचा सारांश करण्यासाठी वापरला जातो त्याचा वापर इंटिग्रेटर करण्यासाठी केला जाऊ शकतो त्याचा वापर डिफरेंटीएटर करण्यासाठी केला जाऊ शकतो योग्य आहे जर तुम्ही योग्य अभिप्राय वापरला तर ते एम्पलीफायर देखील आहे तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या अभिप्रायाचा वापर केल्यास ते ऑसीलेटर बनवता येते तर आम्ही op amp चे अनेक अनुप्रयोग पाहू तर प्रारंभ करण्यासाठी आपण op amp काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया आणि जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही या IC ला आधी देखील पाहिले आहे आता तुम्हाला माहित आहे की ही चिप कशी आहे किंवा सिलिकॉन चिपमध्ये काय आहे आणि जर बरेच ट्रान्झिस्टर असतील तर तुम्हाला माहित असेल की आम्ही एक ट्रान्झिस्टर कसा बनवू शकतो जो तुमचा MOSFET आहे म्हणून जेव्हा आपण एक ट्रान्झिस्टर तयार करता तेव्हा आपण त्याच प्रक्रियेत लाखो ट्रान्झिस्टरचा प्रसार करू शकता आपल्याकडे सर्व एक MOSFET आहे किंवा आपण दहा MOSFET चे मूल्यमापन करत असलात तरीही प्रक्रिया समान राहील योग्य प्रक्रिया समान राहील आता जेव्हा आपण ऑपरेशन एम्पलीफायरबद्दल बोलता तेव्हा आपल्याला ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचा कसा उदय झाला आणि त्याचा शोध कसा लागला आणि आता आपण काय वापरत आहोत किंवा आपण कोणत्या प्रकारचे ऑप एम्प्स वापरत आहोत याचा थोडासा इतिहास माहित असावा तर आम्ही आधीच या विशिष्ट मुद्द्यावर चर्चा केली आहे म्हणून आम्ही याबद्दल तपशीलवार जात नाही परंतु जर आपण ऑपरेशनल अॅम्प्लीफायर्सचा संक्षिप्त इतिहास पाहिला तर व्हॅक्यूम ट्यूब ऑप अँपचा पहिला नमुना 1946 मध्ये होता यामध्ये ऑप एम्प व्हॅक्यूम ट्यूब व्हॅक्यूम ट्यूबमधून बनवले गेले कारण सर्व फंक्शन्स आधी जर तुम्हाला ट्रान्झिस्टर दिसले तर तुम्हाला इतर इलेक्ट्रॉनिक घटक दिसले आधी व्हॅक्यूम ट्यूब तंत्रज्ञान वापरले गेले होते आणि हळूहळू तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह आम्ही सध्याच्या तंत्रज्ञानाकडे आलो जे आमचे IC आहे तर पुढील पहिले व्यावसायिक ऑप एम्प होते जे 1953 मध्ये उपलब्ध होते म्हणून पहिले पेटंट 1946 मध्ये होते पहिले व्यावसायिक ऑप अँप असे दिसते की तुम्ही इथे पहाल आणि ते 1953 मध्ये उपलब्ध होते हे पहिले व्यावसायिक ऑप एम्प कसे दिसत होते आता जर आम्ही 1961 मध्ये आणखी स्वतंत्र IC आधारित ऑप एम्प्स पुढे जाऊ तर तुम्ही स्वतंत्र आयसी येथे काही प्रतिरोधक पाहू शकतो तुम्ही इतर घटक पाहू शकता तुम्ही येथे काही ट्रान्झिस्टर पाहू शकता तर IC आधारित op amps चा शोध प्रथम 1961 मध्ये लागला तर आम्ही 1946 पासून सुरुवात केली 1961 पर्यंत पोहोचलो आता प्रथम व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी मोनोलिथिक op amp 1965 मध्ये सापडले ही पहिलीच वेळ होती जेव्हा मोनोलिथिक ICs किंवा मोनोलिथिक ऑपरेशन एम्पलीफायर व्यावसायिकपणे उपलब्ध होते आणि ते यशस्वी झाले मग 1967 मध्ये आम्हाला पहिले ऑप अँप मिळाले जे यासारखे दिसत होते जे सध्या आम्ही फेअरचाइल्ड द्वारे समान ऑपरेशन एम्पलीफायर mu A741 वापरत आहोत तर एकात्मिक तंत्रज्ञान असलेल्या तंत्रज्ञानाच्या साहस किंवा प्रगतीकडे नेण्यामुळे आमच्याकडे हे विशिष्ट IC असू शकते तर मुद्दा असा आहे की आम्ही 1946 पासून सुरू होऊन 1967 पर्यंत पोहचलो परंतु तरीही आम्ही समान ऑपरेशनल एम्पलीफायर वापरत आहोत जे आपण 1967 मध्ये पाहत आहोत तर हे क्षेत्र विशाल आहे आपण प्रथम ऑपरेशनल अॅम्प्लीफायरमध्ये काय आहे हे समजून घेतले पाहिजे एकदा आपण समजून घेतले की आपण चांगले ऑपरेशनल एम्पलीफायर देखील बनवू शकता इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात अर्धसंवाहक उपकरणांच्या क्षेत्रात बायोमेडिकल उपकरणांच्या क्षेत्रात संशोधन करण्यास भरपूर वाव आहे आणि या सर्व क्षेत्रासाठी अॅनालॉग सर्किट्सचे ज्ञान आवश्यक असेल ऑप एम्प्सचे ज्ञान आवश्यक असेल IC चे ज्ञान आवश्यक असेल आणि म्हणूनच हा कोर्स एक प्रकारचा मूलभूत किंवा बेस बनतो ज्यासाठी अत्यंत मजबूत असणे आवश्यक आहे आणखी बरीच साधने समजून घ्या म्हणूनच मी हा विशिष्ट अभ्यासक्रम अशा पद्धतीने तयार केला आहे की अर्धसंवाहक इलेक्ट्रॉनिक्स किंवा फक्त मूलभूत इलेक्ट्रॉनिक्सची मूलभूत समज असणारा कोणीही आणि प्रत्येकजण या कोर्सची निवड करू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टी विशेषतः op amps कसे आहेत हे समजू शकतो MOSFETs आणि ICs कसे कार्य करतात हे समजू शकतो पुन्हा तुम्ही बघाल की मी तुम्हाला सांगितलेल्या बर्याच गोष्टी मी या विशिष्ट विषयाच्या खोल जाऊ इच्छित नाही याचे कारण असे आहे की आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन एका बिंदूवर यायचे आहे आणि तेथे आपण पुढे जाऊ शकतो आम्ही त्यासाठी पुढे जाऊ शकतो तर आणखी एक कोर्स असू शकतो जिथे या विशिष्ट कोर्सची प्रगती होऊ शकते म्हणून तरीही स्क्रीनवर परत येताना आपण जे पाहतो ते म्हणजे आमच्याकडे हे IC आहे आता एकदा आपल्याकडे हे झाल्यावर मी पाहतो की या IC मध्ये काय आहे ऑपरेशन अॅम्प्लीफायरमध्ये काय आहे तेव्हा जेव्हा तुम्ही आमचे इंटिग्रेटेड सर्किट घेता जेव्हा तुम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायर घेता तुम्ही जे पाहता ते तुम्ही पाहता की तेथे पाच टर्मिनल आहेत पाच मुख्य टर्मिनल जे तुम्ही वापरणार आहात आम्ही इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणतो आम्ही नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणतो आम्ही म्हणतो पॉझिटिव्ह सप्लाय सकारात्मक पुरवठा आम्ही नकारात्मक पुरवठा म्हणतो आम्ही आउटपुट म्हणतो आता आणखी दोन टर्मिनल आहेत टर्मिनल 1 आणि 5 जे ऑफसेटसाठी वापरले जातात आणि मग तेथे टर्मिनल 8 आहे जो जोडलेला नाही जो योग्यरित्या जोडलेला नाही तर आमच्याकडे 8 टर्मिनल IC आहे जेव्हा आपण सिंगल ऑप एम्प बद्दल बोलतो जेव्हा आपण 741 741 u A 741 बोलतो म्हणून जेव्हा आपण op amp बद्दल बोलतो आणि आम्ही टर्मिनल्स बद्दल बोलतो तेव्हा पहिली आणि पहिली गोष्ट जी आपल्याला समजून घ्यायची होती ती म्हणजे आपण बघितले की आम्हाला लागू करावे लागेल आम्हाला 7 आणि 4 प्लस V वजा V ला लागू करावे लागेल याला बायस व्होल्टेज म्हणतात ठीक आहे आणि या व्होल्टेजचा एक फायदा आहे जो आपण कधीतरी पाहू शकतो किंवा मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो की या ऑपरेशन एम्पलीफायरमध्ये इनफाई नाईट अनंत इनपुट गेन सारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि हे अनंत इनपुट कसे मिळवते जास्तीत जास्त आउटपुट व्होल्टेज किती आहे जे आपण मिळवू शकता जरी op amp मध्ये असीम इनपुट लाभ आहे जरी op amp मध्ये असीम इनपुट लाभ असला तरी ऑपरेशनल अॅम्प्लीफायरच्या आउटपुटवर तुम्हाला मिळणारे जास्तीत जास्त आउटपुट किती आहे आम्ही पाहू आत्ता फक्त समजून घ्या की त्यात पाच टर्मिनल आहेत त्यात पाच टर्मिनल पॉझिटिव्ह सप्लाय आहेत त्याला नकारात्मक पुरवठा आहे त्यात आउटपुट टर्मिनल इनव्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल आहे अगदी सोपे अगदी बरोबर आता इनव्हर्टिंग टर्मिनलवर इनपुट अपोझिट पोलारिटी उलट ध्रुवीय मध्ये आहे याचा अर्थ असा की जर मी या विशिष्ट पद्धतीने योग्य इनपुट लावला तर माझे उत्पादन येथे ध्रुवीय विरुद्ध असेल ध्रुवीयता विरुद्ध आहे जर हे 0 अंश असेल तर तुम्ही हे पाहू शकता की 180 अंश टप्प्याबाहेर आहे तर हे 0 अंश आहे हे 180 अंश टप्प्याबाहेर आहे तर हे अँटीफेस आउटपुट आहे जेव्हा जेव्हा आपण टर्मिनल क्रमांक दोनवर इनपुट लागू करतो जेव्हा इनपुट आणि नॉन इनव्हर्टींग टर्मिनल जर मी नॉन इनव्हर्टींग टर्मिनलवर इनपुट लागू केले तर आता मी येथे इनपुट लागू करेल तर माझे आउटपुट फेज असेल तुम्हाला समान पोलारिटी समान ध्रुवीयता समान ध्रुवीयता दिसते नंतर ऑपेरा op amp फॅब्रिकेट आहे तर आता आम्हाला समजले आहे की जर मी इनव्हर्टिंगमध्ये इनपुट लागू केले तर आउटपुट टप्प्याबाहेर जाईल जर मी नॉन इनव्हर्टिंगवर सिग्नल लागू केले तर आउटपुट टप्प्यात असेल मग दुसरी गोष्ट काय आहे op amp हे लहान सिलिकॉन चिपवर बनवले आहे जे आपण पाहिले आहे आणि या op amp मध्ये लाखो MOSFETs अब्जावधी ट्रान्झिस्टर आहेत आणि ट्रान्झिस्टर कसा बनवायचा आम्ही MOSFET कसे बनवायचे ते पाहिले आहे नाही का आम्ही MOSFET कसे बनवायचे ते पाहिले आहे प्रत्यक्षात प्रक्रिया प्रवाह प्रत्यक्ष निर्मिती नाही पण कमीतकमी आम्हाला आता माहित आहे की जर कोणी तुम्हाला विचारले तर तुम्हाला समजेल की ही प्रक्रिया काय आहे तुम्ही म्हणू शकता मी करू शकतो आणि कारण मला माहित आहे की एमओएसएफईटी कशी बनवली आहे मला माहित आहे की एका सिलिकॉन चिपवर लाखो एमओएसएफईटी कसे असू शकतात सिलिकॉन चिपचा लहानसा तुकडा तर आता आपण पाहतो की हे ऑप अँप एका छोट्या सिलिकॉन चिपवर बनवलेले आहे आणि योग्य प्रकरणात पॅक केलेले आहे आपण चिपला बाह्य लीडशी जोडण्यासाठी वापरलेल्या फाइन गेज वायर वापरल्या आहेत आम्ही हे मागील स्लाइडमध्ये पाहिले आहे आता ट्रान्झिस्टरवर op amp चे काही मनोरंजक फायदे पाहू सर्वप्रथम ऑप अँप हा एक अतिशय हाय गेन एम्पलीफायरउच्च लाभवर्धक एम्पलीफायर आहे जो एकात्मिक सर्किटवर तयार केला आहे हे एक हाय गेन एम्पलीफायर आहे आहे त्यात पिन हेड साइजमध्ये नोंदणीकृत असल्यास ट्रान्झिस्टरचे संयोजन आहे म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा आपण एक लहान सिलिकॉन चिप घेता तेव्हा त्यात बरीच सर्किट्स असतात ज्यात ट्रान्झिस्टर रेझिस्टर FETs आणि इत्यादींचा समावेश असू शकतो आणि तो आहे अत्यंत हाय गेन उच्च लाभ तर आम्हाला op amp बद्दल दोन गोष्टी समजल्या त्यात अत्यंत हाय गेन उच्च लाभ आहे आणि त्यात बरेच घटक आहेत मग ऑप एम्प्सचे एप्लिकेशन काय आहेत ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचे अनुप्रयोग काय आहेत ते ऑडिओ एम्पलीफायर म्हणून वापरले जाऊ शकते ते सिग्नल जनरेटर म्हणून वापरले जाऊ शकते ते सिग्नल फिल्टर म्हणून वापरले जाऊ शकते ते एक बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन म्हणून वापरले जाऊ शकते आणि असंख्य इतर अनुप्रयोग आहेत ते सिग्नल जनरेटर म्हणून कसे वापरले जाऊ शकते हे आम्ही पाहू फिल्टर आम्ही op amp वापरून डिझाइन करू शकतो आणि आम्ही एक उदाहरण देखील घेऊ तर ऑप अँपचे फायदे काय आहेत ऑप अँप ओव्हर ट्रान्झिस्टर अॅम्प्लीफायर का वापरावे असे सांगू आम्ही ट्रान्झिस्टर बेस एम्पलीफायर CE एम्पलीफायर CC एम्पलीफायर CB एम्पलीफायर पाहिले आहे मला op amp का वापरावे लागले ही काही उदाहरणे आहेत ज्यात बरेच ट्रान्झिस्टर एम्पलीफायर्स आहेत तर op amp चा फायदा प्रथम कमी वीज वापर आहे नंतर खर्च कमी होतो तर जेव्हा तुम्ही आयसी खरेदी करता तेव्हा ते 15 रुपये असेल तर हे खरोखर स्वस्त आहे खूप स्वस्त कमी किमतीचे मग IC इतका छोटा आहे तर तुम्हाला जे दिसेल ते खूप लहान आहे आणि म्हणूनच ते अधिक कॉम्पॅक्ट विश्वासार्ह आहे ते अधिक विश्वसनीय आहे शेवटी जास्त नफा मिळू शकतो आणि डिझाइन अत्यंत सोपे आहे कारण जर op amp असेल तर जर मला इनव्हर्टिंग एम्पलीफायर बनवायचे असेल तर मला फक्त दोन रेझिस्टर प्रतिरोधक ठेवावे लागतील आणि तेच आहे जर मला दोन नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर बनवायचे असतील तर पुन्हा दोन रेझिस्टर इंटिग्रेटर डिफरेंटर एक कॅपेसिटर एक रेझिस्टर आणि तेच योग्य असेल ऑसिलेटर LC किंवा R एका विशिष्ट निर्मितीमध्ये विशिष्ट संयोगाने मला ऑसिलेटर मिळू शकतात तर अॅनालॉग सर्किटची रचना करणे अत्यंत सोपे होते जेव्हा आपण ट्रान्झिस्टरवर आधारित अॅम्प्लीफायर्स वापरतो तर आता आपण पाहू तर आता तुम्ही सांगितले की आमच्याकडे खूप जास्त नफा आहे आमच्याकडे बरेच घटक आहेत ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचे बरेच अनुप्रयोग आहेत आणि ट्रान्झिस्टर अॅम्प्लीफायरवर ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचे बरेच फायदे आहेत चला पुढील वैशिष्ट्यांकडे जाऊया ते काय आहे आदर्श ऑपरेशनल अॅम्प्लीफायर्स ज्याबद्दल आम्ही बोलत आहोत ते आहे आयडियल सिच्युएशन आणि मग आपण हे पाहू की सत्य किंवा व्यावहारिकदृष्ट्या काय आहे तर हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत जर तुम्हाला हे मुद्दे आठवत असतील तर ते अनेक मार्गांनी पुनरावृत्ती होतात जेव्हा आम्ही ऑपरेशनल एम्पलीफायर बद्दल बोलतो पहिला मुद्दा म्हणजे त्यात अनंत व्होल्टेज वाढ आहे आणि व्होल्टेज फरक इनपुट असीमपणे वाढविला जातो याचा अर्थ असा की जर मी एप्लाय केला तर मी एप्लाय केल्यास तर याचा अर्थ असा आहे की अनंत व्होल्टेज वाढण्याचा अर्थ काय आहे समजा माझ्याकडे एक op amp आहे आणि माझ्याकडे इनव्हर्टिंग टर्मिनल नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल आहे समजा इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड आहे नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल मी एक सिग्नल लावत आहे जो 1 व्होल्ट 1 व्होल्ट पीक टू पीक असे म्हणतो आणि त्यात मर्यादित व्होल्टेज किती आहे याचा अर्थ आउटपुटवर मी व्युत्पन्न करू शकतो मी 100 व्होल्ट पिक ते पिक व्होल्टेज व्युत्पन्न करू शकतो कारण इनफाई नाईट आहे तर मर्यादित व्होल्टेज वाढीचा अर्थ असा आहे की मला असीम प्रमाणात व्होल्टेज मिळू शकते मला 1 1 दशलक्ष पट आउटपुट मिळू शकते मला इतका व्होल्टेज योग्य असू शकतो तर आपण जे पाहणार आहोत ते हे आहे की हे उत्पादन आउटपुट अगदी मर्यादित व्होल्टेज गेनमध्ये आहे आउटपुट ओलांडू शकत नाही आउटपुट पुरवठा व्होल्टेजपेक्षा जास्त नाही तर पुरवठा व्होल्टेज म्हणजे तुमचे प्लस Vcc तुमचे वजा Vcc तर तुमचे आउटपुट इनपुट लहान आहे आपण 1 व्होल्ट म्हणूया मला मिळू शकणारे जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला 5 व्होल्ट वजा 5 व्होल्ट दिसू शकते आणि त्यापेक्षा थोडे कमी आपण प्रयोगांमध्ये देखील पहाल याचा अर्थ असा आहे की आपण एक amplifier म्हणून op amp वापरू शकता आणि त्यात इनफाई नाईट व्होल्टेज वाढ आहे परंतु ते पुन्हा पुरवठा व्होल्टेज किंवा बायस व्होल्टेजद्वारे नियंत्रित केले जाईल जे आम्ही op amp मध्ये लागू करतो मग आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायरमध्ये लागू करतो मर्यादित व्होल्टेज वाढणे हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे परंतु प्रत्यक्षात खरे म्हणजे जे प्रायोगिक op amps मध्ये आहे तुम्हाला दिसेल की लाभ खूपच जास्त आहे हे खूप जास्त मूल्य आहे या इतक्या मूल्याच्या आसपास ठीक आहे पुढील मर्यादित इनपुट प्रतिबाधामध्ये मर्यादित इनपुट प्रतिबाधा आहे तर दोन ओप एम्प्समध्ये कोणताही विद्युत प्रवाह जात नाही कारण जर प्रतिबाधा खूप जास्त असेल तर विद्युत प्रवाह बरोबर वाहू शकत नाही समजा मी प्रतिकार बद्दल बोलतो प्रतिकार खूप जास्त आहे करंट प्रवाह तो योग्य प्रवाह करणार नाही त्याच प्रकारे जर प्रतिबाधा अत्यंत उच्च असेल तर वर्तमान प्रवाह प्रवाह इनपुटमध्ये वाहू शकत नाही करंट ऑपरेशनल एम्पलीफायरच्या इनपुटमध्ये प्रवाह करू शकत नाही आता प्रायोगिक op amps मध्ये किंवा व्यावहारिक op amps मध्ये आपण काय पाहू की इनपुट प्रतिबाधा इनपुट प्रतिबाधा FET आधारित op amps साठी FET आधारित op amps साठी 10 ohms पर्यंत आहे आता मुद्दा असा आहे की त्यात अनंत इनपुट प्रतिबाधा आहे परंतु त्यात अनंत इनपुट प्रतिबाधा का आहे कारण ऑपरेशनल एम्पलीफायरचे इनपुट आम्ही FETs MOSFETs बरोबर वापरत आहोत त्यात अत्यंत उच्च इनपुट प्रतिबाधा आहे अत्यंत उच्च इनपुट आम्हाला योग्य माहित असलेली प्रतिबाधा तर तुम्हाला हे देखील पहावे लागेल की op amp चा पहिला टप्पा कोणता आहे आणि op amp चा शेवटचा टप्पा कोणता आहे म्हणून जेव्हा आपण op amp च्या पहिल्या टप्प्यात काय आहे हे समजतो तेव्हा आपण हे देखील पहाल की op amp च्या पहिल्या टप्प्याचे डिझाइन केलेले एम्पलीफायरमध्ये अत्यंत उच्च इनपुट प्रतिबाधा आहे आणि ampम्प्लीफायर ज्यामध्ये op amp च्या शेवटच्या टप्प्यावर आहे तो अत्यंत कमी इनपुट प्रतिबाधा आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण op amp च्या इनपुट प्रतिबाधाबद्दल पाहतो तेव्हा ते अनंत असते किंवा ते अत्यंत उच्च असते जेव्हा आपण आउटपुट प्रतिबाधाबद्दल बोलतो तेव्हा ते 0 असते किंवा ते कमी असते शेवट असीम वेगवान आहे तो खूप वेगवान आहे त्याच्याकडे अनंत बँडविड्थ आहे जेव्हा आपण आदर्श ऑपरेशन अॅम्प्लीफायरबद्दल बोलतो परंतु व्यावहारिकदृष्ट्या ते काही मेगाहर्ट्झपर्यंत मर्यादित आहे आणि स्लीव रेट समजून घेऊन देखील हे निर्धारित केले जाऊ शकते याचा अर्थ जर मी हे सिग्नल इनपुटवर लागू केले तर मी एकाच वेळी आउटपुटमध्ये संबंधित बदल देखील पाहू शकतो त्यात काही कमतरता आहे तर ती कमतरता काय आहे माझे op amp आउटपुट किती जलद इनपुटचा मागोवा घेऊ शकते जेणेकरून ते कमी दराने होईल कारण मी तुम्हाला नंतरचा दर देखील दर्शवेल तर मुद्दा असा आहे की आमच्याकडे स्लो रेट आहे जो 0 5 ते 20 मायक्रो व्होल्ट प्रति मायक्रोसेकंद आहे आमच्याकडे मर्यादित काही मेगाहर्ट्झ श्रेणी आहे जी तुमची बँडविड्थ आहे तथापि आदर्श ऑपरेशनल अॅम्प्लीफायर ते असीम वेगवान आहे तर आपण येथून काय समजतो येथून आपल्याला काय समजते की मर्यादित व्होल्टेज वाढीमध्ये इनपुट प्रतिबाधामध्ये शून्य आउटपुट प्रतिबाधा असीम वेगाने आदर्श ऑपरेशन एम्पलीफायरची चार मुख्य वैशिष्ट्ये समजली परंतु प्रत्यक्ष op amp च्या बाबतीत व्यावहारिक op amp च्या बाबतीत आपण जे समजतो ते म्हणजे व्होल्टेज फरक खूप जास्त आहे इनपुट खूप उच्च श्रेणीमध्ये मोठे केले जाते परंतु अनंत इनपुट प्रतिबाधा अत्यंत उच्च आहे परंतु अनंत आउटपुट नाही प्रतिबाधा शून्याच्या जवळ आहे परंतु शून्य नाही ती अनंत वेगवान नाही परंतु ती अत्यंत वेगवान आहे आणि ती काही मेगाहर्ट्झ श्रेणीपर्यंत मर्यादित आहे हे व्यावहारिक op amps योग्य आहेत वरचे पहिले म्हणजे हे जे मी येथे घेत आहे ते ही एक आदर्श ऑपरेशनल अॅम्प्लीफायरची आदर्श वैशिष्ट्यपूर्ण परिचालन एम्पलीफायरची सर्व वैशिष्ट्ये आहेत आता जेव्हाही तुम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायर वापरता तेव्हा तुम्हाला सुवर्ण नियम समजले पाहिजेत हे सुवर्ण नियम काय आहेत दोन सोनेरी नियम आहेत जेव्हा op amp कोणत्याही नकारात्मक अभिप्राय व्यवस्थेत कॉन्फिगर केले जाते तेव्हा ते खालील दोन नियमांचे पालन करेल तर आता तुम्ही लिहिलेले वाक्य अगदी स्पष्टपणे पाहता जेव्हा op amp कोणत्याही नकारात्मक अभिप्राय व्यवस्थेत कॉन्फिगर केले जाते म्हणून हे सुवर्ण नियम जेव्हा तुमच्याकडे नकारात्मक अभिप्राय असतात जेव्हा तुमच्याकडे नकारात्मक अभिप्राय असतो तर हे खालील नियम काय आहेत तर पहिला नियम असा आहे की op amp मधील इनपुट्स वर्तमान ड्रॉ किंवा स्त्रोत किंवा वर्तमान नाही ड्रेन नाही करंट काढतात याचा अर्थ ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचे इनपुट येथे वर्तमान 0 आहे हे खरे आहे जरी अभिप्राय तेथे ठीक नाही पहिल्या सुवर्ण नियमाचे इनपुट ऑप एम्प कोणतेही वर्तमान काढणार नाही दुसरे म्हणजे ऑप एम्प व्होल्टेजमध्ये फरक करण्यासाठी जे शक्य असेल ते करेल जे या दोनमधील व्होल्टेज फरक करेल तर दोन इनव्हर्टींग आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलमधील व्होल्टेज फरक किंवा इनपुट टर्मिनल दरम्यान 0 असणे तर op amp व्हॉल्टेज फरक करण्यासाठी जे शक्य असेल ते करेल जे V1 V2 असेल 0 दोन सोनेरी नियम समजले सर्वप्रथम op amp मध्ये वर्तमान इनपुट प्रवाह आहे तेथे कोणतेही वर्तमान नाही कारण ते op amp मध्ये कोणतेही वर्तमान इनपुट काढू शकत नाही कोणतेही वर्तमान काढत नाही दुसरे म्हणजे दुसरे म्हणजे व्होल्टेज फरक योग्य तर दोन इनपुटमधील व्होल्टेज फरक शून्य असेल शून्य असेल हे ऑप अँप इनपुट व्होल्टेज फरक किंवा इनपुट टर्मिनल्समधील व्होल्टेज फरक शून्य करण्यासाठी जे करू शकेल ते करेल हे दोन सुवर्ण नियम आहेत जे आम्हाला लक्षात ठेवावे लागले जेव्हा आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायर समजतो तेव्हा ऑपरेशनल अॅम्प्लीफायर समजतो म्हणून जर मी पुढच्या स्लाइडवर गेलो तर मला जे वाईट वाटेल ते पहा की मला आदर्श op amp विरुद्ध वास्तविक op amp ची तुलना करावी लागली तर जर आपण स्लाइडवर लक्ष केंद्रित करू असे म्हणू शकलो तर आपण पाहतो की पॅरामीटर्स कल्पना साठी लिहिलेले आहेत op amp तेथे आहे आणि वास्तविक op amp तेथे आहे किंवा व्यावहारिक op amp तेथे आहे आपण येथे तेच पाहतो जे आपण होते बरोबर चर्चा करणे विभेदक व्होल्टेज वाढणे किंवा मर्यादित मध्ये व्होल्टेज वाढणे दुसरे बँडविड्थ उत्पादन मर्यादित मध्ये बँडविड्थ उत्पादने मर्यादित मध्ये इनपुट प्रतिकार आउटपुट प्रतिरोध शून्य बरोबर हे आपण पाहिले आहे परंतु जेव्हा आपण वास्तविक op amp बद्दल बोलतो किंवा आम्ही व्यावहारिक op amp बद्दल बोलतो तेव्हा आपण पाहतो की ते अनंत नाही ते अत्यंत उच्च आहे ते अनंत नाही ते अत्यंत उच्च आहे ते अनंत नाही ते अत्यंत उच्च आहे हे 0 नाही ते कमी आहे किंवा 0 च्या जवळ आहे ते कमी आहे किंवा 0 बरोबर आहे तर हे आदर्श विरुद्ध वास्तविक ऑप एम्प आहे हे तुमचे ओपन लूप गेन इनपुट विभेदक इनपुट व्होल्टेज Vi1 Vi2 आहे आता आपण पहात आहात की कोणतेही कनेक्शन नाही कोणतेही कनेक्शन नाही कारण मर्यादित इनपुट प्रतिबाधामध्ये मर्यादित इनपुट प्रतिबाधा बरोबर आहे तेथे शून्य प्रतिकार आहे आपल्याला हे आदर्श op amp पाहावे लागेल त्याला शून्य प्रतिकार आहे आपण येथे पाहू शकता त्यात मर्यादित डिफरेन्शियल वोल्टेज वाढ आहे आपल्याला येथे इनपुट प्रतिरोध अनंत पहावा लागेल आपण येथे बरोबर पाहू शकता परंतु वास्तविक op amp च्या बाबतीत वास्तविक op amp च्या बाबतीत ते समान सर्किट काय असेल परंतु येथे आपण एक प्रतिकार करू शकतो कारण आता आपल्याकडे प्रतिरोधकाचे काही मूल्य आहे ते खूप जास्त आहे परंतु तरीही ते तेथे आहे म्हणून आम्ही इनपुट टर्मिनल्सच्या दरम्यानच्या ठिकाणी एक रजिस्टर वापरला आहे मग आम्हाला खूप उच्च लाभ खूप उच्च लाभ तुम्हाला दिसते की रेझिस्टर सुमारे 106 ते 1012 ओम आहे यात 105 ते 109 पर्यंत खूप जास्त फायदा आहे मग त्यात कमी प्रतिकार कमी आउटपुट प्रतिकार आहे तर अजूनही एक प्रतिकार आहे तो 0 बरोबर नाही म्हणून आपण आदर्श op amp मध्ये पाहिल्याप्रमाणे आपण कनेक्ट करू शकत नाही आम्हाला एक रजिस्टर ठेवावे लागले आम्हाला एक रेझिस्टर घालावे लागेल तेच आम्ही केले आहे आम्ही एक रेझिस्टर घातला आहे आणि हे रेझिस्टर व्हॅल्यू ठीक आहे शेवटी आम्ही आउटपुट व्होल्टेज दर्शवित आहोत येथे आपण आउटपुट व्होल्टेज देखील दर्शविले आहे अशाप्रकारे आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचे समतुल्य सर्किट काढू शकतो अशा प्रकारे आपण आदर्श विरुद्ध वास्तविक किंवा प्रत्यक्ष किंवा व्यावहारिक op amp बरोबर आदर्श किंवा वास्तविक किंवा व्यावहारिक op amp सोपे असे समतुल्य सर्किट काढू शकता आता आपण वीज पुरवठा पाहू तर तुम्ही बरोबर पाहिले आहे की जर मी op amp वर op amp ला 7 आणि 4 बरोबर प्लस 15 व्होल्ट आणि वजा 15 व्होल्ट लावले तर ते संतुलित वीज पुरवठा संतुलित असेल कारण दोन्ही समान प्लस 15 वजा आहेत 15 परंतु काही प्रकरणांमध्ये आम्ही प्लस 15 व्होल्ट आणि वजा 12 व्होल्ट 15 व्होल्ट आणि वजा 12 व्होल्ट देखील लागू करू जे माझा असंतुलित वीज पुरवठा असेल माझा असंतुलित वीज पुरवठा ठीक होईल तर op amp कार्य करते op amp दुहेरी वीज पुरवठ्यावर कार्य करते परंतु कधीकधी आपण हे देखील पाहू की एक टर्मिनल अशा प्रकारे ग्राउंड केले जाऊ शकते आणि फक्त एक टर्मिनल आम्ही काही व्होल्टेज लावत आहोत पण तरीही बिंदू सर्वसाधारणपणे op amp दुहेरी वीज पुरवठ्यावर काम करतो दुहेरी वीज पुरवठा अधिक उणे 9 अधिक उणे 12 अधिक वजा 15 अधिक वजा 22 दोन ठीक आहे हे दुहेरी वीज पुरवठा आहेत आणि मी ते मुद्दाम वाचून ठेवले आहे जेणेकरून तुम्ही समजू शकाल की बहुतेक वेळा तुम्हाला दिसेल की आम्ही प्लस वजा 15 व्होल्ट लागू करत आहोत आम्ही प्लस वजा 15 व्होल्ट लागू करत आहोत ठीक आहे आता आउटपुट आउटपुट टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान घेतले जाते त्याला सिंगल एन्डेड आउटपुट म्हणतात तर जर आऊटपुट याप्रमाणे घेतले गेले आहे जे आम्हाला आधीच माहित आहे की हे योग्य आहे तर ते तुमचे सिंगल एंडेड आउटपुट आहे आउटपुट टर्मिनल आणि ग्राउंड आणि ग्राउंड मधील आउटपुट नंतर सिंगल इंटर्नल आहे परंतु कधीकधी आपण 7 आणि 4 मधून 7 आणि 4 मधून आउटपुट घेतो ज्याला डबल एन्ड आउटपुट म्हणतात ज्याला डबल एन्ड आउटपुट म्हणतात तर ते काय आहे दोन टर्मिनल्स दरम्यान घेतलेल्या आउटपुटला जमिनीच्या संदर्भात नाही तर डबल एन्ड आउटपुट किंवा संतुलित आउटपुट म्हणतात कारण कोणत्याही टर्मिनलला ग्राउंड केलेले नाही त्याला फ्लोटिंग आउटपुट देखील म्हणतात आपण येथे या विशिष्ट प्रकरणात एकल समाप्त आउटपुट पहा एक टर्मिनल दुसऱ्या टर्मिनल संदर्भात ग्राउंड आहे म्हणून याला असेही म्हणतात की ते फ्लोटिंग नाही परंतु या विशिष्ट प्रकरणात आपण येथून आउटपुट घेत आहात आणि येथे पहा जे 7 ते 4 दरम्यान आहे परंतु कोणत्याही पिनला ग्राउंड केलेले नाही आणि ते आहे याला फ्लोटिंग आउटपुट का म्हणतात ठीक आहे याला डबल एन्डेड आउटपुट ओके असेही म्हणतात तर आपण op amps वीज पुरवठा आणि op amp आउटपुट बद्दल काय समजत आहोत ते कसे घेतले जातात ते एकतर घेतले जातात किंवा ते दुहेरी घेतले जातात एकतर आम्ही संतुलित वीज पुरवठा लागू करत आहोत किंवा आम्ही असंतुलित वीज वापरत आहोत पुरवठा ठीक आहे म्हणून जर मी पुढील विभागात गेलो तर तो op amps मधील अभिप्राय असेल तर मी काय करू ते आपण या विशिष्ट स्लाइडवर हे विशिष्ट मॉड्यूल पूर्ण करू जे आम्हाला आता समजले आहे की op amp काय आहे op amp चे सुवर्ण नियम काय आहेत आणि खुल्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि काय वीज पुरवठा असमतोल किंवा संतुलित वीज पुरवठा आहे का त्याच प्रकारे एकल समाप्त किंवा दुहेरी समाप्त उत्पादन आता पुढील मॉड्यूलमध्ये आपण ऑपरेशन अॅम्प्लीफायर पाहणार आहोत जे पुढे अधिक समजेल तोपर्यंत तुम्ही पुन्हा या स्लाइड्स पहा खूप सोप्या आहेत खूप अगदी मूलभूत स्लाइड आहेत आणि मी तुम्हाला पुढील मॉड्यूलमध्ये भेटेन पुढील मॉड्यूलमध्ये आम्ही op amps समजून घेऊ की त्यामध्ये काय समाविष्ट आहे आणि ऑपरेशनल एम्पलीफायरचे पॅरामीटर्स काय आहेत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या मी तुम्हाला पुढील मॉड्यूल भेटेन बाय